नमस्कार आणि तुमचे डिझाईन थिंकिंग च्या या भागामध्ये स्वागत आहे ज्याला आपण चाचणी भाग म्हणजेच टेस्ट फेज असे म्हणू शकतो परंतु आपण सुरू करण्याआधी मला आतापर्यंत आपण बघितलेल्या गोष्टींची उजळणी करायची आहे आपण अगदी सुरुवातीच्या भागात बघितल्याप्रमाणे डिझाईन थिंकिंग चे प्रमुख चार भाग किंवा पातळ्या आहेत पहिली पातळी म्हणजे लोक किंवा पीपल मनुष्य केंद्रित रचना हे डिझाईन थिंकिंग चे दुसरे नाव आहे असे म्हणता येईल लोकांच्या बाबतीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये त्यांना तुम्ही मदत करू शकता तुम्ही याचा शोध घेऊ शकता की तुम्ही नक्की कोणाला मदत करणे आवश्यक आहे आणि त्यांच्यासोबत त्या परिस्थितीमध्ये काय घडत आहे पण तुम्ही हे कसे शोधून काढावे की त्यावेळी लोकांसोबत काय घडत आहे या पद्धतीला आपण एम्पथाइज पद्धत किंवा सहानुभूती दर्शवणे असे म्हणू शकतो यामध्ये तुम्ही स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघता आणि हे शोधण्याचा प्रयत्न करता की ती कुठली गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे तर आपण पहिल्याप्रथम शोधून काढण्याचा प्रयत्न करतो तुम्ही हे मुलाखतींच्या माध्यमातून करू शकता किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून करू शकता निरीक्षणाच्या माध्यमातून असे करणे हे कधीही चांगले असते तुम्ही त्या लोकांशी आणि त्यांच्या परिस्थितीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करता तुम्हाला जे प्रत्यक्ष दिसते त्यावरच केवळ अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीने डिझाईन थिंकर्स design thinker's म्हणून विचार करायला हवा आणि हे बघायला हवे की त्या ठिकाणी नक्की काय चालू आहे तर ऍनालाईज हा पुढचा भाग आहे यामध्ये हे शोधून काढल्या जाते की प्रत्यक्ष प्रश्न कुठला आहे प्रत्यक्ष लोकांना कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे असलेल्या परिस्थिती मध्ये काय दडलेले आहे लोकांना कुठले अनुभव येत आहेत हे शोधून काढले जाते आपण अनेक पद्धती वापरल्या त्यामध्ये एक पद्धत म्हणजे मल्टी व्हाय यामध्ये अनेक वेळा व्हाय किंवा 'का' हा प्रश्न विचारल्या जातो आणि मुख्य प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचे कारण शोधून काढले जाते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट शोधून काढला जातो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दोन व्यक्तींमध्ये जसे की तुमचा यूजर तुमचा ग्राहक आणि अजून काहीतरी किंवा दुसरा कुठला तरी माणूस किंवा एकापेक्षा जास्त माणसांचा संघ किंवा एखादी गोष्ट किंवा वस्तू यांच्यामध्ये असू शकेल तर हा आत्ता तुमचा नवीन एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा तुम्हाला रुची असलेला भाग आहे तर तुम्ही याकडे बघणार आहात आणि हे पडताळून बघणार आहात की तो प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवू शकू यातूनच आपण तिसऱ्या पायरी कडे वळतो ती म्हणजे सोल्युशन आधीच्या भागामध्ये शोधून काढण्यात आलेल्या कॉन्फ्लिक्ट सोडवून तुम्ही हे साध्य करता तुम्ही अनेक कल्पना प्रस्तुत करता पण त्याच वेळी सतत हे सुद्धा पडताळून बघत राहता की यामुळे आधी ठरवलेला माझा मूळ प्रश्न सुटत आहे की नाही हेच कारण आहे की आपण आपला मुख्य प्रश्न शोधण्याचे काम या आधीच्या पातळी मध्ये केले तुम्ही अनेक कल्पना समोर मांडू शकता तुमचा संघ जितका वैविध्यपूर्ण असेल तितक्या तुमच्या कल्पना अधिक सुंदर आणि श्रीमंत असतील तुम्ही सुचवत असलेले सोल्युशन किंवा उपाय आणि संकल्पना तितक्या चांगल्या असतील आणि एक महत्वाची क्विक टीप म्हणजे आपण या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायला हव्यात या गोष्टींना आपण बाहेरील लोकांसमोर प्रस्तुत करायला हवे जेणेकरून इतर लोक सुद्धा तुमच्या कल्पनांमध्ये आणि संकल्पनांमध्ये योगदान देऊ शकतील तर आपण आत्ता सोल्युशन किंवा उपाय शोधून काढल्यानंतर तो तपासून बघायला हवा किंवा त्याची चाचणी करून बघायला हवी या पातळी मध्ये तुम्ही तुमची संकल्पना तयार करता आणि हेच आता आपण बघणार आहोत तर ही आहे टेस्ट किंवा चाचणी ची पातळी मी एका गोष्टी पासून सुरुवात करतो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहेत ते आहेत कॅप्टन बेल्चर ते एक कॅप्टन होते आणि नंतर ते रॉयल ब्रिटिश नेव्ही मध्ये एडमिरल बनले बराच काळ ते या पदावर होते ते हायड्रोग्राफ म्हणून काम करत समुद्राचा नकाशा बनवणे हे त्यांचे मुख्य काम होते त्यांच्याकडे एका समरंग नावाच्या जहाजाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते समरंग हे इंडोनेशिया मधील जावा बेटांवर च्या शहराचे नाव आहे मी तुम्हाला याचा अंदाज बांधण्यासाठी एक मिनिट देतो की तुम्ही जे जहाज बघत आहात ते कुठे तयार झाले असेल बरे तुम्ही इंटरनेट वर जाऊन गुगल च्या साह्याने हे शोधू शकता की समरंग हे जहाज कुठे बांधण्यात आले होते होय बरोबर तुमच्यापैकी कुणाला तरी हे माहित आहे या प्रश्नाचे उत्तर कोचीन भारत असे आहे या प्रश्नाचे उत्तर हे युके म्हणजेच युनायटेड किंगडम असे नाही जो कॅप्टन बेल्चर यांचा मूळ देश होता किंवा कॅनडा ही नाही जिथे त्यांचा जन्म झाला होता किंवा इंडोनेशिया सुद्धा नाही जिथे त्या जहाजाला नेण्यात आले होते तुम्हाला या ठिकाणी ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे हे असे पहिले जहाज होते ज्याला कॅथोडिक प्रोटेक्शन दिले गेले होते आता हे एका फार सोप्या संकल्पनेला दिलेले फार अवघड असे नाव आहे त्या काळातील सगळ्याच जहाजांना त्या जहाजाच्या खाली एक तांब्याचा पत्रा लावलेला असे आत्ता जर आपण तांबे हे समुद्रातील खाऱ्या पाण्यामध्ये टाकले तर त्याला गंज चढतो जेव्हा तुम्ही लोखंडाला बाहेर वातावरणामध्ये ठेवता तेव्हा त्यावर एक प्रकारची लाल भुकटी तयार झालेली दिसते त्याला आपण गंजणे असे म्हणतो अगदी हाच सिद्धांत तांब्याच्या बाबतीत घडतो म्हणजेच गंजणे तर अशाप्रकारे समुद्रातील पाण्यामध्ये तांबे गंजते आता तुम्ही असे विचारू शकता की आपण हे पडताळून बघू की तुम्हाला ही प्रक्रिया व्यवस्थित समजली आहे का पहिल्या प्रथम तुम्ही हा प्रश्न कदाचित विचाराल की त्या ठिकाणी तांब्याची काय आवश्यकता आहे म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुम्ही म्हणाल तेथील तांबे काढून टाका आणि आपला प्रश्न सुटेल त्या ठिकाणी तांबे हे एका विशिष्ट कारणासाठी लावले जात होते ते कारण म्हणजे जहाजाचा खालचा भाग हा बऱ्याच समुद्री जीवजंतूंच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यामध्ये बऱ्याच समुद्री जीवजंतूंची वाढ होत असे तर कॅप्टन बेल्चर साठी हा एक प्रमुख प्रश्न होता त्यामुळे त्यांनी जहाजाच्या खालच्या भागाला तांब्याचे पत्रे लावलेले होते जेणेकरून जहाजाचे अशा प्रकारच्या शिप वोर्म्स किंवा एक प्रकारच्या तणापासून संरक्षण होईल आणि जहाजाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही पण यामुळे त्या तांब्याच्या पत्र्याच्या गंजण्याचा एक दुसरा प्रश्न मात्र उपस्थित झालेला होता आत्ता आपल्या गोष्टीच्या नायकाचा या ठिकाणी परिचय होईल सर हम्फ्री डेवी हे या विषयावर प्रयोग करत होते की तांब्याला गंजण्यापासून कसे वाचवता येईल तर त्यांच्याकडे एक फार रुची पूर्ण असे तंत्र होते ते म्हणजे कॅथोडिक प्रोटेक्शन त्याकाळी त्याला हे नाव दिले गेले नव्हते पण हा सिद्धांत तोच होता ज्यावर ते काम करत होते त्यांनी असे केले की एखादा तुलनात्मक रित्या स्वस्त असा धातू जसे की लोह किंवा जस्त म्हणजेच आयरन किंवा झिंक घेऊन कदाचित त्याला वायर्स च्या साह्याने जोडले किंवा तांब्यावर तसेच ठेवले आणि त्यामुळे गंजण्याचा प्रश्न सुटला त्यानंतर तांबे हे गंजण्यापासून वाचले आणि सगळा गंज हा लोखंडाला लागला हे जणू काही एखाद्या जादू प्रमाणे वाटते जसे की दुसरे काहीतरी तांब्याचा गंज दूर सारते आणि स्वतः गंजून जाते आणि संपूर्णपणे गंजल्यावर त्याला बदलणे हे तांब्याच्या तुलनेत स्वस्त पडते तर ते तयार होते आणि त्यांनी अशा परिणामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्यांनी बरेच शास्त्रीय शोध निबंध लिहिले आणि त्यामुळे त्यांच्यावर सगळेच खुश होते त्यांची ही कीर्ती रॉयल ब्रिटिश नेव्ही पर्यंत पोचली आणि त्यांनी सर हम्फ्री डेवी कदाचित मला असे वाटते त्यावेळी त्यांना सर ही पदवी मिळालेली नव्हती नेव्हीतून त्यांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले आणि सांगण्यात आले की नेव्हीच्या बऱ्याच जहाजांचे या गंजण्यामुळे नुकसान होत आहे आणि कदाचित तुमच्याकडे यावर उपाय उपलब्ध आहे आणि ते म्हणाले नक्कीच मी या उपायाची तुमच्या काही जहाजांवर चाचणी करुन बघेन त्यांनी हा उपाय उत्तरी समुद्रातील बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आजमावून बघितला आणि जहाजाच्या मुख्य भागाच्या खाली तांब्यावर ओतीव लोखंड किंवा कास्ट आयरन जे मूलभूत लोहा पेक्षा बरेच स्वस्त असते ते वापरले आणि त्याचा फार चांगल्या रीतीने उपयोग झाला तांब्याचे कुठल्याही प्रकारचे गंजणे येथे घडले नाही आणि ती एक फार अचूक अशी प्रणाली ठरली तर हम्फ्री डेवी हे त्यांच्या प्रयोगांमध्ये फार पारंगत होते आणि प्रत्यक्षात सुद्धा त्या प्रयोगांद्वारे फार चांगले कार्य घडले तर आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या समरंग या जहाजाकडे परत येऊ या जहाजाची निवड त्यांच्या या प्रयोगासाठी करण्यात आली होती कॅप्टन बेल्चर हे त्या जहाजाचे कप्तान होते आणि त्यांनी इंडोनेशियाच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील ऊबदार पाण्यामध्ये नौकाविहार करण्यास सुरुवात केली काही वेळा नंतरच त्यांच्या लक्षात आले की जहाजाचा वेग हळूहळू कमी होत आहे आणि जहाजाच्या गतीला अवरोध निर्माण होत आहे जहाजाला खालच्या भागात तांबे लावण्यात आलेले असून सुद्धा असे का होत आहे हे त्यांना कळत नव्हते ते म्हणाले की मला असे का होत आहे हे शोधून काढले पाहिजे आणि त्यांनी जवळच्या शिपयार्ड वर जहाजाला नेले मी असा अंदाज बांधत आहे की त्यावेळी सागरी जीवन हे पूर्ण ओघात होते समुद्रातील वनस्पती आणि जीवजंतू त्या जहाजाच्या खालच्या भागाला अडकून पडले होते आणि त्यामुळे जहाजाचा वेग फार अवरोधित होत होता या कमी झालेल्या वेगामुळे ते जहाज रॉयल जहाजा प्रमाणे वाटत नव्हते त्यामुळे कॅप्टन बेल्चर हे फार गोंधळलेले होते आणि त्यांनी हा प्रश्न ब्रिटिश रॉयल नेव्ही कडे नेला नेव्हीने त्याची तपासणी केली आणि त्यांनी तो प्रश्न सर हम्फ्री डेवी यांच्याकडे व्यवस्थित केला त्यांचे म्हणणे असे पडले की जेव्हा तांब्यावर ओतीव लोखंडाचे संरक्षणात्मक आवरण नसते तेव्हा त्यातून कॉपर आयॉन निघतात ते पाण्याच्या स्वरूपात असतात साधेपणाने समजावून घेण्यासाठी आपण असे गृहीत धरू की हे एक प्रकारचे तांब्याचे कण असतात जे समुद्री पाण्यामध्ये सोडले जातात समुद्री जीवजंतूंना आणि वनस्पतींना तांबे आवडत नाही तांब्याला टाळण्याचा प्रयत्न ते करतात तेथे असलेल्या तांब्या मुळे त्या ठिकाणी जहाजाच्या खालच्या बाजूला समुद्री जीव येत नाहीत पण आता त्या ठिकाणी लोखंड लावल्यामुळे त्या ठिकाणी सोडले जाणारे कॉपर आयॉन हे नाहीसे झाले आणि त्या ठिकाणी समुद्री जीव परत येऊ लागले अशाप्रकारे त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की नेव्ही समोर दोन पर्याय उरले एक म्हणजे तांब्याच्या गंजण्याकडे लक्ष न देता जहाजाला अगदी वेगाने प्रवास करत घेऊन जायचे किंवा सर हम्फ्री डेवी यांच्या प्रयोगाप्रमाणे तांब्यासोबत लोखंडाचा उपयोग करून तांब्याला गंजण्यापासून वाचवायचे पण त्यामुळे जहाज अगदी हळू चालेल या ठिकाणी हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट प्रमाणे वाटतं नाही का मला याठिकाणी हे तुमच्या समोर मांडायचे होते तर मी या ठिकाणी मेहनत घेतली आहे मी हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर मांडला आहे याठिकाणी जहाजाला असलेले तांब्याचे हल या स्वरूपात हा चल घटक म्हणजेच व्हेरिएबल आहे तांब्या सोबत लोखंड वापरावे की नाही अशाप्रकारचे विचार मंथन रॉयल ब्रिटिश नेव्ही च्या मनात चालू आहे जर आपण लोखंड वापरले तर तांब्याला गंजण्यापासून वाचवता येईल होय पण त्यामुळे त्या ठिकाणी समुद्री जीवांची वाढ होऊन त्यामुळे जहाजाचा वेग मंदावतो जर मी लोखंड वापरले नाही तर मात्र त्या ठिकाणी समुद्री जीवांचा प्रादुर्भाव होत नाही पण तांब्याचे गंजण्यामुळे अतोनात नुकसान होते तर या ठिकाणी त्यांना कुठला तरी एक पर्याय निवडायचा होता त्या ठिकाणी सोडवावे लागेल किंवा सॉल्व्ह करावे लागेल असे काही नव्हते जर तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी दिला गेला असता तर तुम्ही कदाचित असे म्हणाला असता की मला तांब्याला गंजण्यापासून वाचवायचे आहे आणि त्याच वेळी मला जहाजावर समुद्री जिवांचा प्रादुर्भाव सुद्धा नको आहे माझ्या ह्या कोर्समध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्ही नक्कीच असेच म्हणाला असतात याची मला खात्री आहे हा प्रश्न जवळ जवळ शंभर वर्षे सोडवता आला नाही परंतु या प्रश्नावर इतर कुणीतरी सुद्धा काम करत होते जनरल इलेक्ट्रिक या कंपनी मधील मिस्टर एडिसन यांनी सुद्धा यावर काम करण्याचा प्रयत्न केला याचे कारण असे की त्यांना कोणीतरी सांगितले की या प्रश्नाचा विद्युत शक्ती सोबत काहीतरी संबंध आहे त्यामुळे मिस्टर एडिसन यांनी त्यावर विद्युत प्रक्रियेच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न केला कारण त्यावेळी हा प्रश्न भेडसावत असलेल्या बऱ्याच जहाजांच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीला बराचसा नफा मिळवण्याची संधी त्याठिकाणी मिळणार होती पण दुर्दैव म्हणजे सर हम्फ्री डेवी किंवा मिस्टर एडिसन यांच्यापैकी कुणालाही हा प्रश्न सोडवता आला नाही तर शंभर वर्षांपर्यंत हा प्रश्न सुटू शकला नाही जोपर्यंत अशाप्रकारे तांब्याचे पत्रे वापरण्याची पद्धत बदलून त्या जागी अचानक ओतीव लोखंडाच्या नळ्या किंवा पाईप वापरण्याची ची सुरुवात झाली किंबहुना त्यावेळी स्टील वापरले गेले तर ते पाईप जे जहाजाच्या खालच्या भागामध्ये लावल्या जात होते ते स्टील चे बनलेले होते जहाजाचे हल सुद्धा स्टील चे बनवले जाऊ लागले अशाप्रकारे आपला प्रश्न पूर्णपणे स्थानांतरित झाला आता मात्र तांब्याला संरक्षण द्यायची गरज उरली नाही समुद्री जीवन सुद्धा आहे असेच होते आणि त्याच वेळी जहाजाच्या वेगाला सुद्धा अडथळा निर्माण होत नव्हता तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष घडलेली गोष्ट अशी की विविध प्रकारचे उपाय विविध प्रकारच्या उद्योगांमधून शोधले गेले त्या ठिकाणी मिस्टर एडिसन यांच्या विद्युत शक्ती ची पण आवश्यकता होती पण ती अशा ठिकाणी कशा प्रकारे वापरली किंवा पोचवली जाऊ शकेल जिथे त्या विद्युत शक्ती चे उत्पादन हे समुद्रावर न होता जमिनी वरील कुठल्यातरी जनरेटर मध्ये होते आपल्याला सर हम्फ्री डेवी यांच्या त्या कॅथोडिक प्रोटेक्शन च्या उपायाची सुद्धा आवश्यकता होती त्या ठिकाणी अशा एखाद्या साहित्याची गरज होती जे स्वतः गंजून खर्ची पडेल आणि त्याच वेळी समुद्री जीवनाचा प्रादुर्भाव होऊ देण्या पासून जहाजाचे रक्षण करेल तर आपल्याला या दोन्ही बाजूंसाठी आवश्यक तो परिणाम हवा आहे तर तिथे खरे काय घडले ते या चित्रामध्ये दाखवलेले आहे त्या प्रश्नावरील हे आधुनिक स्वरूपाचे सोल्युशन किंवा उपाय आहे तर मी आधी सांगितल्या प्रमाणे शंभर वर्षानंतर पाईप लाईन च्या साह्याने हा प्रश्न सोडवण्यात आला पाईप लाईन च्या साह्याने हा उपाय समोर ठेवण्यात आला आणि त्याला कॅथोडिक प्रोटेक्शन असे नाव देण्यात आले तर त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच फॅन्सी गिअर्स आणि त्यायोगे पॉवर सप्लाय ला अधिक चांगल्या रीतीने नियंत्रित करून ती गोष्ट केली कारण त्यावेळी हा उद्योग बऱ्यापैकी प्रौढ स्थितीत आलेला होता आणि आता ते हा उपाय परत जहाजावर लागू करतात तर ही गोष्ट तुम्हाला आधुनिक जहाजांमध्ये बघावयास मिळेल त्यामध्ये एक कॅथोडिक प्रोटेक्शन युनिट आणि त्यासोबत एक प्रतिरोधक ज्याला म्हटले जाऊ शकते ज्या ठिकाणी कॉपर आयोंस मुळे जहाजाचे तर काही नुकसान झाले नाही आणि त्याच वेळी समुद्री जिवांचा सुद्धा त्रास संपूर्णपणे नाहीसा झाला तर तुम्हाला आधुनिक जहाजांच्या बुडाला समुद्री जीवांचा उपद्रव झालेला दिसणार नाही आणि तुम्हाला असे ही दिसेल की जहाजाचा बुडाचा भाग हा गंजत देखील नाही कारण त्या ऐवजी दुसरे काहीतरी गंजत असते तर आपण त्या दुसऱ्या साहित्याची आहुती देत आहोत जेणेकरून जहाजाच्या बुडाचा भाग आपल्याला संरक्षित करता येईल तर ही गोष्ट तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू असा की त्याठिकाणी सर हम्फ्री डेवी यांच्या गोष्टीकडे जर आपण वळून बघितले तर त्यांनी जहाजाच्या गंजण्याच्या उपायाची चाचणी ही उत्तरी समुद्रातील बर्फाच्छादित पाण्यामध्ये केली होती त्याचे सिंहावलोकन करून बघितले असता मला असे दिसून येते की त्यांनी कदाचित बोर्निओ किंवा कुठल्यातरी उष्णकटिबंधीय जागी जाऊन ही त्यांची संकल्पना एखाद्या प्रत्यक्ष जहाजावर जाऊन तपासून बघायला हवी होती मी काही हम्फ्री डेवी नाही किंवा हम्फ्री डेवी काही आता हयात नाहीत त्यामुळे बिचाऱ्या कॅप्टन बेल्चर यांना त्याचा अहवाल परत फिरुन सादर करावा लागला शेवटी रॉयल ब्रिटिश नेव्ही ने असे ठरवले की सर हम्फ्री डेवी यांनी सुचवलेला उपाय यापुढे न करता पुढे शंभर वर्ष त्यांनी तसेच तांब्याच्या गंजण्याची परवा न करता जहाजे चालवायची आणि या महागड्या तांब्याला ते खराब झाल्यावर प्रत्येक वेळी बदलत असतात आणि त्याचा फार खर्च होत असे तर ते अशा प्रकारे करत असतात आणि त्यांच्यासाठी जहाजाचा वेग आणि प्रवासासाठी लागणारा वेळ हा नेहमीच तांब्याच्या होणाऱ्या खर्चापेक्षा महत्त्वाचा असे तांब्यावर होणाऱ्या खर्चाला ते जहाजावरील खर्चामध्ये जोडत असत त्या उपाया सोबत असे घडले आपण डिझाईन थिंकर्स म्हणून आपल्या कुठल्याही उपायाची चाचणी आपण नेहमी अशा ठिकाणी करायला हवी ज्या ठिकाणी त्या उपायाला खऱ्या अर्थाने आपण लागू करणार आहोत ज्या ठिकाणी आपले खरे ग्राहक असतील अशाच ठिकाणी आपण आपल्या उपायाची चाचणी करायला हवी जे ठिकाण आपल्या ग्राहकांचे प्रतिनिधित्व करेल ना की एखाद्या फार सुरक्षित ठिकाणी ज्याचा आपल्या ग्राहकांची संबंध नसेल तर ही लांबलचक गोष्ट सांगण्याच्या मागचा हा उद्देश होता मला तुमचे लक्ष प्रोफेसर मॅट रिडले यांनी म्हटलेल्या स्क्रीन वर दिलेल्या एका वाक्याकडे वळवायचे आहे त्यांच्या म्हणण्या प्रमाणे मनुष्यांची भरभराट ही अशा युक्त्यांनी किंवा कल्पनांनी होऊ शकते ज्यांच्याकडे कामक्रीडा असेल सबंध जगतातील मनांना जोडणाऱ्या इंटरनेट मुळे नाविन्यपूर्णतेला केवळ अधिक वाव मिळेल एवढेच तर अशाप्रकारे आपल्याला वेगवेगळ्या शाखांमधून तुमच्या संघामध्ये असलेल्या वैविध्यपूर्णतेतून आलेल्या वेगवेगळ्या कल्पनांना नंतर एकत्र करून एक शेवटी सर्वोत्तम अशी संकल्पना तयार करावी लागेल आणि नंतर मग प्रत्यक्ष ग्राहकांच्या ठिकाणी त्या संकल्पनेची चाचणी करून बघून हे ठरवावे लागेल की त्यामुळे मूळ उद्देश साध्य होत आहे की नाही आणि त्यानुसार त्यावर आधारित उपायाला वापरावे की नाही तर या आहेत त्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष तुमच्या उपायाला वापरणाऱ्याच्या ठिकाणी जाऊन पडताळून बघायला हव्यात की त्यातून उद्देश साध्य होतो आहे की नाही तर मला तुम्हा लोकांना एक छोटे कोडे सोडवायला द्यायचे आहे तुम्हा लोकांना हा अंदाज बांधायचा आहे की ते काय आहे हे लहान मुलांसाठी असलेले कोडे आहे पण माझ्या वर्गांमध्ये हे फार गाजले त्यामुळे मी तुमच्या समोर आता हे सादर करत आहे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात हे काय आहे आपण जसे पुढे जाऊ तसे तुम्हाला अंदाज बांधावा लागेल मी तुम्हाला पहिली खूण देऊ इच्छितो आपण असे म्हणूया की ग्राहकांचा सर्व्हे करणारा एक संघ गेला आणि त्यांनी शोधले तर तुमच्या कल्पना काय आहेत आपल्याला आता काहीतरी माहित आहे ते म्हणजे असे की आपल्याला जो उपाय म्हणून शोधायचा आहे त्याचा रंग पांढरा आहे बरे तर होय तुमच्या काही कल्पना तुमच्यापैकी काही लोकांनी असा अंदाज बांधला आहे की हे दूध असेल काहींच्या मते खडू असेल पांढऱ्या भिंती असतील ढग असतील होय हा फारच चांगला प्रयत्न होता ठीक आहे तर अशाप्रकारे बरेच काही तर अशाप्रकारे अनंत गोष्टी असू शकतील ज्या पांढऱ्या रंगाच्या आहेत तर मी तुम्हाला दिलेली खूण ही काही पुरेशी नाही बरोबर ग्राहकांना हव्या असलेल्या फक्त एकाच पैलूची माहिती असून चालत नाही तर चला आपण दुसऱ्या पैलूबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू हा ग्राहकाशी निगडित दुसरा पैलू आहे अरे वा त्याला तर चाके आहेत तर अशी कुठली गोष्ट आहे जी पांढरी आहे आणि त्याला चाके आहेत मी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो कदाचित रुग्णवाहिका हा चांगला प्रयत्न होता रुग्णवाहिका ही पांढरी असते आणि तिला चाके सुद्धा असतात कदाचित किंवा टॅक्सी एखादी पांढरी टॅक्सी हा सुद्धा चांगला प्रयत्न होता अशा अनेक कल्पना असू शकतील तर आता आपण तिसऱ्या पैलूकडे वळूया त्या गोष्टीला 20 पेक्षा अधिक चाके आहेत बापरे आपण ढगांपासून आणि कदाचित दातांपासून सुरुवात केली आणि हे सगळे पहिल्या पैलू मध्ये त्यानंतर आपण रुग्णवाहिकेचे कडे आलो आता ग्राहकाचे स्वतःचेच म्हणणे असे आहे की त्याला 20 पेक्षा जास्त चाके आहेत अशी कुठली गोष्ट आहे जी पांढरी आहे आणि तिला 20 चाके आहेत एखादा खूप मोठा ट्रक पांढऱ्या रंगाचा आहे किंवा एखादी मेट्रो ट्रेन होय हा एक चांगला प्रयत्न होता तर एकाच पैलुच्या साह्याने संबंध लावू शकत असलेल्या अनेक शक्यतांपासून आता आपण तीन ते चार शक्यतांपर्यंत येऊन पोचलो आहोत ते फार अतुल्य अशा वेगानेप्रवास करू शकते यामध्ये मी हे जोडू इच्छितो अरे हो तुम्हाला ते कळले आहे तुमच्यापैकी काहींना बरोबर होय ही एक अतिशय वेगवान अशी ट्रेन आहे जिला 20 पेक्षा जास्त चाके आहेत तिसरा पैलू जो माझ्याजवळ आहे तो म्हणजे की ती विद्युत शक्तीवर धावणारी आहे होय नक्कीच जलदगती ट्रेन आपल्याला हे नक्कीच ठाऊक नाही की हा कुठला देश असेल तर आपल्याला कदाचित आणखी पैलूंकडे आणि चाचण्यांकडे वळावे लागेल आणि त्यायोगे कुठल्या प्रकारचे पैलु समोर येतात ते बघावे लागेल सहावा पैलु असा की ती लोकांना म्हणजेच प्रवाशांना वाहून नेते ती मालगाडी नाही ती जलदगती ट्रेन आहे ती जापान मध्ये धावते अरे चला तुम्हाला माहिती असायला हवे ती म्हणजे शिंकांसेन ट्रेन ही एक फार सहाजिक गोष्ट आहे जी डोळे बंद करून ओळखता येऊ शकेल अशाप्रकारे सात पैलूंच्या साह्याने आपण ढगांपासून सुरुवात केली भिंती दात दूध त्यानंतर आपण रुग्णवाहिका याकडे आलो अरे ते सगळे चुकीचे तर्क होते आपण अंधारात नेम लावत होतो पण आत्तापर्यंत खर्या उत्तरा पासून फार दूर होतो तर शेवटी जापान मध्ये चालणारी शिंकांसेन ट्रेन हे उत्तर आहे त्याचा आपण शोध घेतं होतो ती रुळांवरून धावते होय हे जुन्या शिंकांसेन ट्रेन चे छायाचित्र आहे जपान मधील अभियंत्यांनी केलेल्या चांगल्या तील चांगल्या डिझाईन मुळे ती आता बऱ्यापैकी सडपातळ झालेली आहे तर हे ते उत्तर होते ज्याचा आपण शोध घेत होतो यावरून आपल्याला हा बोध मिळतो की पहिला पैलू कळताच आपण थेट उत्तरावर उडी घेऊ नये तुम्हाला थेट उत्तरापर्यंत पोचण्यासाठी बऱ्याचशा पैलूंची आवश्यकता असते ग्राहकाला अपेक्षित असलेल्या उत्तरापर्यंत किंवा उपायापर्यंत पोचण्याआधी तुम्हाला तुमच्या ग्राहकाकडून हे जाणून घेता येईल की त्यांना अपेक्षित उपायाचे कोणकोणते पैलू किंवा सुविधा असू शकतील त्यासाठी तुमच्या ग्राहकाला मात्र या गोष्टींची माहिती असणे अपेक्षित आहे किंवा तुमच्या ग्राहकाला तुमच्या संघाचा एक भाग बनवण्याने सुद्धा मदत होऊ शकेल पण स्वतः ती गोष्ट शोधून काढण्यामध्ये एक गंमत असते आणि डिझाईन थिंकर्स म्हणून आपले ते कामच आहे तर आत्ता आपल्या कल्पनांची चाचणी करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे आपल्या कल्पनांची चाचणी करण्याआधी त्या अशा काही गोष्टी कुठल्या आहेत ज्या नक्कीच आपल्याला हव्या आहेत चला आपण क्रमांक एक पासून सुरुवात करुया ते म्हणजे आवश्यक असलेल्या सुविधांची यादी माझ्या कोड्या मध्ये बघितल्याप्रमाणे त्या सगळ्या कुठल्या सुविधा किंवा पैलू आहेत जे तुम्हाला परिभाषेत करायचे आहेत तुम्ही अपेक्षित उपायाचे खुद्द त्या उपायापेक्षाही जास्त त्याचे वर्णन करणार आहात अशा कुठल्या सुविधा किंवा पैलू आहेत जे त्या उपायांमध्ये खात्रीशीरपणे असायलाच हवे तुम्हाला त्याची यादी करावी लागेल ही झाली तुमची प्रथम क्रमांकाची गोष्ट म्हणजेच आवश्यक असलेल्या पैलूंची किंवा सुविधांची यादी तुम्हाला मांडता येऊ शकतील तेवढे सगळे पैलू किंवा सुविधा तुम्ही या यादीमध्ये मांडायला हवेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गृहीत धरत असलेल्या गोष्टींची यादी अशा गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या ग्राहकांबद्दल गृहीत धरल्या आहेत जसे की तुम्हाला असे वाटते की ते फार तंत्रज्ञानप्रिय आहेत तुम्हाला असे वाटते की त्यांच्याकडे रस्त्यांचे फार चांगले जाळे उपलब्ध आहे तुम्हाला असे वाटते की वर्षभर त्यांच्याकडे बर्फाळ वातावरण असते किंवा तुम्हाला असे वाटते की त्यांच्याकडे वर्षभर उष्ण कटिबंधीय वातावरण असते तर अशाप्रकारे काही गृहीत धरलेल्या गोष्टी असू शकतात आपण असे म्हणू शकत नाही की त्या चूक किंवा बरोबर आहे पण या गोष्टींना गृहीत धरलेले आहे एवढेच त्यातील प्रत्येक गृहीत धरलेल्या गोष्टीची तुम्हाला पडताळणी करून बघावी लागेल की ती गोष्ट चूक आहे की बरोबर तर हा तुम्ही करणार असलेल्या चाचण्यांचा पाया असू शकेल तर ही तुमच्या गृहीत धरलेल्या गोष्टींची यादी असेल तिसरी गोष्ट म्हणजे अशी की तुमचे ग्राहक किंवा तुमच्या उपायाचा वापर करणारा यूजर जिथे असेल त्या प्रत्यक्ष वातावरणात जाऊन तुम्ही या चाचण्या करता तर तुमच्या कल्पनांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाता तुम्ही तुमच्या चाचण्या ह्या प्रयोगशाळेतील एखाद्या नियंत्रित वातावरणात करू शकता पण त्याद्वारे येणारी उपयोगिता किंवा यश हे फार मर्यादित स्वरूपाचे असते अपेक्षित असलेल्या पुडिंग किंवा सांजा चा पुरावा आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या नियंत्रित वातावरणात चाचण्या न करता प्रत्यक्ष त्या वातावरणात जाऊन चाचण्या करतो आणि त्यातून खूप चांगले पैलू आपल्याला उलगडतात तर या काही परिस्थितीजन्य गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला प्रत्यक्ष चाचणी करण्यापूर्वी खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे यापुढे आपल्याला प्रारूप किंवा प्रोटोटाईप्स यांची आवश्यकता आहे प्रोटोटाईप्स म्हणजे काय बरे त्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःच्या हातांनी बनवता किंवा एखाद्या कागदावर मांडण्याचा प्रयत्न करता किंवा त्याला ठोकळ्यांच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न करता जसे की पेन आणि कागद घेऊन अगदी स्वस्तात ही गोष्ट करणे निरुपयोगी गोष्टींमधून हे करणे आपल्या अवतीभवती पडून असलेल्या वापरून झालेल्या प्लेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली काही प्रोटोटाईप्स ची उदाहरणे आहेत तिच्या सॉफ्टवेअर मध्ये ते एखादे वायरफ्रेम ड्रॉईंग म्हटल्या जाणारे तुमच्या ग्राहकाला अपेक्षित असलेल्या गोष्टींचे प्रातिनिधिक स्वरूप असलेले स्केचेस ही कुठली तरी एक सेवा आहे एका शाळेसाठी रचना करण्यात येत असलेली ही बँक सेवा आहे तर तुमच्या ग्राहकाला कशा प्रकारच्या गोष्टींमधून जावे लागेल तुमच्या कल्पनेची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब केल्यानंतर याठिकाणी अशाप्रकारे स्केच काढल्या मुळे तुम्हाला कल्पना करण्यासाठी सोपे जाईल तुम्हाला तुमच्या ग्राहकाला याचे प्रात्यक्षिक दाखवणे सुद्धा सोपे जाईल जर तुम्ही हे थोड्या मोठ्या स्वरूपात करू शकलात कदाचित जमिनीवर खडू च्या साह्याने मोठ्या स्वरूपातील चित्र काढून जर आपल्याला हे दर्शवता आले तर त्यांना तुमच्या संकल्पने बद्दल अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकेल तसे करणे सगळ्यात चांगले ठरेल अशा सगळ्या प्रकारच्या सराव चाचण्या ज्या स्वस्त आणि सोप्या आहेत त्या याठिकाणी उपलब्ध आहेत मी लोकांना एल्युमिनियम फॉइल वापरताना बघितले आहे मी त्यांना इकडे तिकडे पडलेले फुड व्रॅप डबे वापरून त्याला रबर बँडने एकत्र बांधून त्यातून तुमच्या कल्पनेचे प्रतीक चित्र उभारताना बघितले आहे तुमच्या संघामध्ये तुमच्या कल्पनेचे प्रतिकात्मक विश्लेषण करण्यासाठी याचा फार उपयोग होतो त्याचप्रमाणे इतरही कुठला संघ जो अशाच प्रकारच्या संकल्पनेवर काम करत असेल त्यांना सुद्धा अशा प्रकारे प्रतीकात्मक चित्र दाखवून आपण समजावून सांगू शकतो तर अशाप्रकारे ते समजावून घेऊ शकतात आणि नंतर परत येऊन म्हणू शकतात अरे हो आपण सुद्धा अशा प्रकारे करू शकलो असतो तुम्ही त्याला नंतर आव्हान देऊ शकता तर अशाप्रकारे प्रारूपे किंवा प्रोटोटाइप हे अनेक प्रकारे उपयोगी ठरतात त्यातील एक म्हणजे तुमच्या कल्पनेचे प्रस्तुतीकरण करणे ते प्रस्तुतीकरण तुमच्या ग्राहकांसमोर असू शकेल किंवा इतर कुणातरी पुढे असू शकेल प्रोटोटायपिंग वर सुद्धा इंटरनेटवर बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत आपण या ठिकाणी ते करणार नसलो तरीही मी तुम्हाला असे सांगू इच्छितो की तुम्ही साधे पेन आणि कागद घेऊन सुरुवात करावी किंवा तुम्ही पॉवर पॉइंट किंवा इतर कुठल्यातरी तुमच्या आवडीच्या सॉफ्टवेअर चा वापर करून तुमच्या कल्पनेचे प्रस्तुतीकरण करू शकता ती कल्पना कशाबद्दलही असू शकते या पुढची पातळी म्हणजे प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन तुम्हाला जे काम करावयाचे आहे ते या स्लाइड वर तुम्हाला त्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन करावयाच्या गोष्टींची यादी दिलेली आहे तर अशा प्रकारे पहिली पायरी ही आहे ती म्हणजे तुमच्या संकल्पनेचे एक जलद प्रारूप किंवा प्रोटोटाईप तयार करणे आणि नंतर त्याची ग्राहकांच्या किंवा युजर्स च्या सोबत जाऊन चाचणी करणे हे पेपर मॉडेल वायरफ्रेम्स भूमिकानाट्य म्हणजेच रोल प्लेज वगैरे ग्राहकांच्या पुढे करून केल्या जाऊ शकेल तर हेच मी तुम्हाला आधी सांगत होतो अशाप्रकारे तुम्हाला प्रोटोटाईप ग्राहकांकडे घेऊन जायचे आहे आणि ते त्याला कशी प्रतिक्रिया देतात याचे निरीक्षण करायचे आहे तुमच्या निरीक्षणासाठी हे फार महत्त्वाचे आहे की ग्राहक तुमच्या प्रोटोटाईप सोबत कशा प्रकारे संवाद साधतात जर तुम्ही त्यांना हे प्रोटोटाईप दाखवले आणि म्हटले की कृपया आम्हाला हे सांगा की हे सोल्युशन तुम्हाला कसे वाटते आहे तर कदाचित तुम्हाला केवळ दुखवायचे नाही म्हणून ते औपचारिक रित्या असे म्हणतील की तुम्ही फार छान काम केले आहे कदाचित तुम्ही तुमच्या उत्पादनावर बरेच पैसे खर्च कराल पण हे काही खात्रीलायक पुरेसे नाही जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तुम्ही निरीक्षण केले आणि त्यानंतर शोध घेण्याचा प्रयत्न केला की कदाचित तुम्ही जर ग्राहकांच्या संमतीने त्या प्रसंगाचे छायाचित्रीकरण किंवा व्हिडीओ चित्रीकरण केले आणि परत घरी येऊन ग्राहकांच्या प्रतिक्रियांचा तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही केलेल्या निरीक्षणाचा विचार केला आणि त्यानंतर जर तुम्ही याबद्दल निर्णय घेतला की काय योग्य रीतीने होत आहे आणि कशा मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे तर ते तुमच्या प्रोटोटाइप साठी फार चांगले ठरेल ही तुमच्या प्रत्यक्ष फिल्ड वर्क आणि प्रोटोटायपिंग संदर्भात कदाचित चांगली कल्पना असेल यासाठी चांगल्या प्रकारच्या नियोजनाची प्रयत्नांची आणि आपल्याला ठाऊक आहे चांगल्या प्रकारे ग्राहकांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे कदाचित अनोळखी व्यक्तींशी सुद्धा संवाद साधावा लागेल पण ते करणे इष्ट होईल ज्याची तुम्ही फार आतुरतेने वाट बघत आहात त्या प्रात्यक्षिकांच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की हे कसे केले जाते त्यातून तुम्हाला हे कळू शकेल की इतर लोक कशाप्रकारे प्रोटोटाइपिंग आणि फील्ड वर्क करतात आणि त्यावरून तुम्हाला काही टिप्स मिळू शकतील ही एकदाच केली जाणारी अशी प्रक्रिया नसून ती एक पुनरावृत्ती पूर्ण प्रक्रिया आहे जी अनेक वेळा करावी लागते म्हणून जर तुम्हाला खरंच रुची असेल तर तुम्ही परत मागे जाऊन तपासून बघाल निरीक्षण कराल त्यांच्या मुलाखती घ्याल त्यातून काही पैलू तुमच्या लक्षात येतील तुम्ही तुमच्या नवीन ग्राहकांस सोबत अशा प्रकारचा जणू काही प्रवास कराल आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न कराल की तुमच्या युजर ने किंवा ग्राहकांनी एखादी गोष्ट अमुक प्रकारे का केली तुम्ही मल्टी व्हाय एनालिसिस करू शकता तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस करू शकता आणि तुमच्या प्रोटोटाईप सोबत जो ती गोष्ट करण्याचा नवीन उपाय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता की ती कुठली गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या युजर समोर प्रश्न निर्माण झालेला आहे तर अशाप्रकारे ही अनेक पायऱ्या असलेली प्रक्रिया आहे त्यानंतर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या प्रोटोटाइप मध्ये आवश्यक ते बदल करा अशाप्रकारे तुमचे एकापेक्षा जास्त प्रोटोटाईप सुद्धा होऊ शकतात मी तुम्हाला तुमच्या प्रोटोटाइप मध्ये अनेक कल्पना टाकण्यापासून थांबवत नाही त्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील आणि थोडे अधिक नियोजन करावे लागेल तर सुरुवात करताना जर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर मी तुम्हाला असे सुचवू इच्छितो की तुम्ही एक प्रोटोटाइप बनवा आणि तो काही ग्राहकांसमोर सादर करा जेणेकरून तुम्हाला या प्रक्रियेचा थोडाफार सराव करता येईल अशाप्रकारे काही वेळा हे तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत करून नंतर तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांसोबत हे करून बघावे मी सुद्धा अशाप्रकारे ही गोष्ट केलेली आहे आणि मला त्याचा खूप फायदा झाला तुम्ही सुद्धा हा मार्ग अवलंबू शकता तर आता या संपूर्ण प्रक्रियेची सांगता करावयाची झाल्यास मी तुम्हाला एक फार गमतीशीर चित्र दाखवतो याला फ्रॅक्टल असे म्हणतात ही एक प्रकारची पुनरावृत्ती पूर्ण चित्रकृती आहे अनेकानेक वेळा फिरून फिरून केलेली ही पुनरावृत्ती आहे यातून शेवटी आपल्याला एक फार सुंदर असे चित्र मिळते एखादी गोष्ट तुम्ही परत फिरून फिरून अनेकानेक वेळा करता आणि शेवटी तुम्हाला अशा प्रकारची नमुना आकृती मिळते चाचणी प्रक्रिये साठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत डिझाईन थिंकींग चा हा फार रोमांचक भाग आहे आपल्या कोर्स मधील हा शेवटचा भाग असला तरी तुमच्यासाठी मात्र ही एक खूप चांगली सुरुवात ठरू शकते तुम्ही परत जाऊन याचा वापर करून तुमचे पुढील उत्पादन तुमचे पुढील रोमांचक उत्पादन किंवा एखादी फार चांगली सेवा तयार करण्याचा प्रयत्न करू शकता आणि ज्याला खरेच आवश्यकता आहे त्याला मदत करू शकता ठीक आहे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि आपण पुढच्या वेळी परत भेटू